एक्सरसाईझ ऑन फ्रेम सिलेक्शन आम्ही एका अत्यंत महत्वाच्या परंतु सोप्या रीअल टाईम टास्क शेड्यूलरकडे पहात आहोत ज्याला सायक्लीक शेड्युलर म्हणतात आम्ही पाहिले आहे की प्रोग्रामरद्वारे ठरविल्या जाणाऱ्या डिझाइन पॅरामीटर्स म्हणजे एक मुख्य सायकल आहे जे नियत करणे सोपे आहे जे नियतकालिक कार्येच्या कार्य कालावधीचे एलसीएम असते आणि लहान सायकलला फ्रेम देखील म्हणतात येथे काही अटी पूर्ण करण्याची आवश्यकता आहे उदाहरणार्थ आमच्याकडे 3 पिरिऑडिक कार्ये आहेत T1 अंमलबजावणीची वेळ 1 आहे आणि कालावधी 4 आहे अंतिम मुदत 4 आहे कार्य 2 अंमलबजावणीची वेळ 1 आहे आणि कालावधी आणि अंतिम मुदत 5 एकके आहेत कार्ये 3 अंमलबजावणीची वेळ 1 5 युनिट्स आहे कार्य कालावधी आणि अंतिम मुदत 20 युनिट्स आहेत आणि आम्हाला वरील वेळापत्रक बघण्याची आवश्यकता आहे एकदा वेळापत्रक प्राप्त केल्यास ते एका मोठ्या सायकलचे वेळापत्रक म्हणून संग्रहित केले जाऊ शकते आणि नंतर सायक्लीक एक्सक्युटीव्ह प्रत्येक फ्रेममध्ये व्यत्यय आणून ठेवत पुढील कार्य आणत राहील T1 T2 T3 या 3 कार्ये मुख्य सायकलच्या बाबतीत कार्य कालावधी 4 5 आणि 20 असे आहेत प्रमुख सायकल हे T1 T2 T3 चे एलसीएम आहे जे 20 ला प्रमुख सायकल म्हणून देते पुढील गोष्ट फ्रेम आकार निवडणे आहे आणि त्यासाठी 3 मर्यादा पूर्ण केल्या पाहिजेत प्रथम मर्यादा अशी आहे की फ्रेम आकाराने मोठे सायकल विभाजित केले पाहिजे आणि प्रमुख सायकल 20 आहे आणि यामुळे आम्हाला काही भिन्न मूल्ये मिळतात आपल्याकडे येणारे फ्रेम आकार १ २४५१० आणि २० आहेत दुसरे बंधन फ्रेम आकारावर लोअर बाऊंड सेट करेल जे की प्रत्येक कार्याची अंमलबजावणीची वेळ एका फ्रेममध्ये असणे आवश्यक आहे आणि ते आपल्याला प्रत्येक कार्य कार्यान्तीच्या वेळेपेक्षा मोठा असलेला फ्रेम आकार देते 1 1 1 5 साठी अंमलबजावणीची वेळ कमीतकमी 2 असावी म्हणून 1 नाकारला जाते आम्हाला 2 4 5 10 आणि 20 दरम्यान निवड करावी लागेल तिसरे बंधन जे सांगते की एखाद्या कार्याचे आगमन आणि अंतिम मुदत यांच्या दरम्यान स्पष्ट फ्रेम असणे आवश्यक आहे आणि जर आम्ही सर्वात वाईट परिस्थितीची खात्री केली तर हे सर्व केसेसच्या बाबतीत दिसून येईल प्रत्येक कार्यासाठी आमच्याकडे 2 2F GCDF pi ≤ di हे तपासावे लागेल येथे सर्व 3 कार्ये आणि भिन्न फ्रेम आकार तपासणे आवश्यक आहे आता आपण फ्रेम आकार २ ने सुरूवात करू मुख्य सायकल 20 आहे आणि फ्रेम आकार 2 4 5 10 असे आहेत 1 हा आकार नाकारला गेला आहे जे कार्य अंमलबजावणी करणार नाही फ्रेम आकार २ साठी म्हणजेच तिसर्या बंधनासाठी 2F GCDF p1 ≤ di कार्य एकचा कालावधी 4आहे आणि म्हणून4 2 2 आणि 2 ≤ d1 कार्य एकची अंतिम मुदत 4 आहे फ्रेम आकार 2 सह दुसर्या कार्याची तपासणी करत आहोत आम्ही त्याच गोष्टीचे अनुसरण करू येथे GCD F 5 आणि F 2 म्हणून 4 1 ≤ 5 हे ठीक आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही तिसरे कार्य F 20 F 2 आणि म्हणूनच जीसीडी 2 आहे आणि म्हणूनच 2 हा एक संभाव्य फ्रेम आकार आहे आणि खाली वेळापत्रकानुसार आवश्यक असलेल्या फ्रेमच्या संख्येविषयी माहिती आहे फ्रेम आकार 4 5 आणि 20 आहेत एका मोठ्या सायकलमध्ये तिसरे कार्य एकदा होईल दुसरे कार्य 4 वेळा होईल आणि प्रथम कार्य 5 वेळा होईल 1 5 4 1 9 आणि 9 1 10 आम्हाला कमीतकमी 10 फ्रेम आवश्यक आहेत आणि म्हणूनच यात F 2 आहे फ्रेम आकार 4 साठी जसे आपल्याला माहित आहे की कार्य आगमन आणि अंतिम मुदती दरम्यान एक स्पष्ट फ्रेम असणे आवश्यक आहे आणि सर्वात वाईट घटना 2F GCDF piआणि दुसर्या टास्कसाठी हे धरून नाही येथे 5 फ्रेम आहेत जे एका प्रमुख सायकलेमध्ये उपलब्ध आहेत कारण फ्रेम आकार 4 आहे आणि म्हणून तेथे 5 फ्रेम उपलब्ध असतील आणि येथे 3 कार्यांसाठी आम्हाला 10 फ्रेम आवश्यक आहेत F साठी 4 प्रथम योग्य नाही कारण ते अंतिम मुदतीच्या मर्यादेचे उल्लंघन करते आणि वेळापत्रक विकसित करण्यासाठी पुरेसे फ्रेम उपलब्ध नाहीत आणि म्हणूनच फ्रेम आकार 5 10 इत्यादि शोधण्यात काही अर्थ नाही कारण उपलब्ध फ्रेम्सची संख्या अद्याप कमी असेल फ्रेम आकार 2 ही निवडली जाऊ शकते आणि एकदा आपल्याकडे फ्रेम आकार 2 आला की आम्ही सहज वेळापत्रक तयार करू शकतो म्हणजेच कोणत्या फ्रेममध्ये कोणते कार्य कार्यान्वित करेल हे समजेल परंतु जर आम्ही सर्व संभाव्य फ्रेम आकारांचा प्रयत्न करीत राहिलो आणि फ्रेम आकारांपैकी कोणताही योग्य नसल्याचे आढळले तर या प्रकरणात मोठी अडचण मोठ्या अंमलबजावणीच्या वेळेचे कार्य ही आहे उदाहरणार्थ जर आपल्याकडे 3 4 5 अंमलबजावणीच्या वेळेसह अनेक कार्ये असतील आणि 20 100 100 असलेले एक कार्य असेल अर्थात येथे किमान 20 फ्रेम असणे आवश्यक आहे आणि फ्रेमची संख्या कमी होईल फक्त असे म्हणूया की प्रमुख सायकल 100 फ्रेमची संख्या 5 बनते आणि इतकेच नाही की अंतिम मुदतीच्या मर्यादेचे देखील उल्लंघन केले जाईल आमच्याकडे मोठ्या अंमलबजावणीच्या वेळेसह एखादे मोठे कार्य असेल तेव्हा हे आम्ही कसे मिळवू आम्हाला आपला प्रोग्राम पुन्हा लिहिण्याची गरज आहे आणि आपल्याला हे कार्य लहान कामांमध्ये विभाजित करण्याची आवश्यकता आहे आपण असे समजू या की आपण ते विभाजित केले आहे तर आपण 10 म्हणू आणि नंतर लहान आकार ठरवू आपल्याला समान कार्य 2 भागामध्ये विभाजित करणे आवश्यक आहे आणि स्पष्टपणे हे सुनिश्चित केले पाहिजे की कार्य समाप्त होईल समजा आम्ही T1 ला T1 aआणि T1 b बनवितो T1 च्या शेवटी सुसंगत अवस्थेमध्ये सिस्टम असली पाहिजे ते जरी इतर कार्ये अंमलात आणतात तरीही त्यांना T1 bसारखी विसंगत मूल्ये मिळू नयेत जेव्हा आम्हाला खरोखर व्यवहार्य फ्रेम आकार मिळू शकत नाही तेव्हा आम्हाला कार्यवाहीच्या अधिक वेळेसह ती विभाजित करणे आवश्यक आहे आम्ही त्या तपशीलात जाणार नाही संकेत दिल्यास आणि त्या आधारावर पुन्हा फ्रेमच्या आकारात पुन्हा काम करणे अवघड होणार नाही आणि व्यवहार्य वेळापत्रक विकसित केले जाऊ शकते आपण पाहु शकतो की ही पुनरावृत्ती प्रक्रिया आहे काहीवेळा आम्ही वापरु शकू तो योग्य फ्रेम आकार आपल्याला मिळत नाही आणि त्या बाबतीत आम्हाला कार्यांची पुनर्रचना करणे आणि व्यवहार्य फ्रेम आकार शोधणे आवश्यक आहे आम्ही या सायक्लीक वेळापत्रकात हा निष्कर्ष काढतो मुख्य मुद्दा म्हणजे हा एक सोपा आणि कार्यक्षम कार्य वेळापत्रक आहे एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम खूप छोटा आहे फक्त वेळापत्रक सारणीचा सल्ला घ्यावा लागेल आणि प्रत्येक वेळी व्यत्यय आणण्यासाठी फ्रेम मिळेल तेव्हा वेळापत्रक टेबलवर उपस्थित कार्य चालवते हे एका टेबल ड्रिव्हन शेड्यूलरपेक्षा देखील अधिक कार्यक्षम आहे कारण येथे वारंवार टाइमर सेट करणे आवश्यक नाही टायमर केवळ आरंभनाच्या वेळी सेट केला जातो सायक्लीक शेड्यूलरचे नकारात्मक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा कार्यांची संख्या थोडीशी अनुप्रयोगाप्रमाणे मोठी होते जसे की कार्ये संख्या 10 किंवा 15 मग स्वतः सर्व मुख्य सायकल बघून योग्य ती फ्रेम शोधून काढा सायकल आणि नंतर प्रत्येक अडचण तपासण्याचा प्रयत्न करणे खरोखर सोपी गोष्ट आहे आणि तेही पुनरुक्तीचे कार्य आहे कार्यांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे डिझाइनरला फ्रेम आकार शोधणे खूप अवघड होईल जे या शेड्यूलरमधील समस्यांपैकी एक आहे दुसरा एक म्हणजे आम्हाला नवीन डिव्हाइस समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्यास त्याला सुधारित करणे आणि देखरेख करणे अवघड आहे आणि म्हणूनच एखाद्या कार्याची अंमलबजावणी वेळ अधिक लांब होते येथे आम्ही संपूर्णपणे वेळापत्रक पुन्हा तयार केले आहे असे नाही की आम्ही फक्त त्या कार्याचे वेळापत्रक बदलले कारण नवीन फ्रेम आकारनुसार संपूर्ण वेळापत्रक पुन्हा तयार करावे लागेल कोणत्याही कारणास्तव जर एखादी कार्ये सिस्टमला विसंगत स्थितीत सोडण्यापेक्षा जास्त वेळ घेईल आणि ती सिस्टम अयशस्वी होईल तसेच बर्याच अप्लिकेशन्समध्ये आमच्याकडे स्पोरॅडिक आणि अपेरिओडिक कार्ये असतात आणि कोणताही इतर स्पोरॅडिक आणि अपेरिओडिक कामांना हाताळण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही हे सायकलिंग शेड्यूलरचे कमकुवत मुद्दे आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आपण अधिक परिष्कृत वेळापत्रकांवर लक्ष केंद्रित करूया कारण क्लॉक ड्रिव्हन शेड्यूलर्स सोपे आहेत साध्या अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात परंतु अनुप्रयोग अधिक परिष्कृत होत असताना आम्हाला इव्हेंट आधारित शेड्यूलर तैनात करण्याची आवश्यकता आहे इव्हेंट आधारित शेड्यूलरचे प्रमुख वर्ग आणि समस्या हाताळणे आवश्यक आहे क्लॉक ड्रिव्हन शेड्युलर्सच्या तुलनेत हे अधिक कुशल आहेत याचा अर्थ असा की एखाद्या दिलेल्या कार्यासाठी जरी क्लॉक ड्रिव्हन शेड्युलर्सच्या वेळापत्रक सापडले नाही तरीही ते सहजपणे कार्यान्वित केले जाऊ शकते इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलरचा वापर करून व्यवहार्य वेळापत्रक प्राप्त केले जाऊ शकते हे अधिक निपुण आहेत हे स्पोरॅडिक आणि अॅपरिओडिक कार्ये हाताळू शकतात आणि नैसर्गिकरित्या ही अधिक जटिल अनुप्रयोगमध्ये वापरली जातात परंतु क्लॉक ड्रिव्हन शेड्युलर्सच्या शेड्युलर्सच्या कोड आकाराच्या आणि वेळापत्रकांच्या अंमलबजावणीच्या वेळेच्या दृष्टीने हे इतके कार्यक्षम नसतात परंतु जोपर्यंत इव्हेंट आधारित शेड्यूलरसाठी वेशेड्यूलिंग पॉईंट ठरवणे ही एक मूलभूत संकल्पना आहे शेड्यूलिंग पॉईंट म्हणजे टास्क शेड्यूलर सक्रिय होण्याची वेळ चालू होते आणि पुढे कोणते कार्य पाठवायचे किंवा कार्यान्वित करायचे ते ठरवते इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलिंगसाठी शेड्यूलिंग पॉईंट्स दोन प्रकारचे आहेत दोन प्रकारचे शेड्यूलिंग पॉईंट आहेत एक म्हणजे टास्क पूर्ण करणे जेव्हा जेव्हा एखादे कार्य चालू असते आणि जे शेड्यूलिंग पॉईंट परिभाषित करते ते टास्क शेड्यूलर पूर्ण करते आणि शेड्यूलर नंतर कोणते कार्य चालवायचे हे ठरविण्याचा प्रयत्न करते दुसरा शेड्यूलिंग पॉईंट म्हणजे म्हणजे आगमन घटना एखादे कार्य आल्यावर आम्हाला माहित असते की कार्य एखाद्या व्यत्ययामुळे आलेले आहे क्लॉक व्यत्ययामुळे पिरिऑडिक टाइमर व्यत्ययामुळे पिरिऑडिक कार्य येऊ शकते प्रत्येक वेळी पिरिऑडिक व्यत्यय त्या कामाचे संबंधित उदाहरण ज्यास कार्य म्हटले जाते ते कार्यान्वित करण्यास तयार होते कार्याच्या प्रत्येक घटकाचे आगमन एकशेड्यूलिंग पॉईंट करते जॉब आल्यावर शेड्यूलर कोड चालू होतो आणि हे आलेले कार्य आणि आधीचे कार्य थांबवून हे कार्य कार्यान्वित करणे आवश्यक आहे का हे तपासते इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलर्सना प्री एम्प्टिव्ह शेड्युलर असेही म्हटले जाते कारण जेव्हा जेव्हा एखादे कार्य येते आणि त्यास जास्त प्राधान्य दिले जाते तेव्हा आधीपासून कार्यान्वित केलेले कार्य पूर्व रिक्त करणे आवश्यक आहे सर्वात सोपे इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलर फोरग्राऊंड बॅकग्राऊंड शेड्यूलर नावामध्ये येते याबाबत कदाचित आपण आपल्या पहिल्या लेव्हल ऑपरेटिंग सिस्टम कोर्स बेसिक ऑपरेटिंग सिस्टम कोर्समध्ये आधीच परिचित झालो आहोत फोरग्राऊंड बॅकग्राऊंड शेड्यूलर अगदी नॉन रीअल टाइम अँप्लिकेशन्स देखील लोकप्रिय आहे आमच्याकडे पेरिओडिक एपेरिओडिक आणि स्पोरॅडिक कार्ये यांचे मिश्रण आहे अग्रभागामध्ये पेरिओडिक कार्ये चालू असतात ज्याचा अर्थ असा की पार्श्वभूमी कार्यांच्या तुलनेत त्यांना उच्च प्राधान्य दिले जाते जेव्हा जेव्हा अग्रभागाची कार्ये अस्तित्वात नसतात तेव्हा पार्श्वभूमी कार्य चालू असतात आणि वास्तविक वेळेच्या परिस्थितीत रिअल टाइम डेडलाइन असलेली सर्व कार्ये अग्रभागी कार्य म्हणून चालविली जातात ही पेरिओडिक कार्ये आहेत ज्यांची अंतिम मुदत येथे दर्शविली आहे उदाहरणार्थ या रेखांकनात रेखा येथे बिंदू परिभाषित करते ज्यावर पेरिओडिक कार्य रिअल टाइम पेरिओडिक कार्य यांची पुनरावृत्ती होते आणि हे रिअल टाइम पेरिओडिक कार्य असल्यामुळे ते अग्रभागी कार्य आहे हे इतर सर्व पार्श्वभूमी कार्ये विस्थापित करून सुरू होते जेणेकरून ते पूर्ण होते नंतर पार्श्वभूमी कार्ये चालू होणे सुरू होते आणि पुन्हा पेरिओडिक टाइमर व्यत्यय आला की पेरिओडिक कार्य पुन्हा रेडी होते आणि ते तयार होताच सुरु होते पेरियॉडिक टास्कची ही पहिली घटना आहे आणि पार्श्वभूमी टास्क चालू होताना थांबावे लागेल आणि या टप्प्यावर क्लॉक व्यत्यय येईपर्यंत बॅकग्राउंड टास्क चालू करणे पेरियॉडिक टायमर इंटरप्ट येते ज्यावर पेरियॉडिक टास्कचे दुसरे उदाहरण सुरू होते आणिकेवळ त्यानंतरच इतर अॅपरियोडिक आणि छोटी कार्ये सुरू होते हे एक साधे वेळापत्रक आहे जिथे आधीपर्यंत एखादे फोरग्राउंड कार्य चालू असते तोपर्यंत ते चालते आणि अधिक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अग्रभागी अनेक प्रकारची कार्ये असू शकतात त्या प्रकरणात शेड्यूलर उच्च प्राथमिकता अग्रभागी कार्य निवडेल आणि जेव्हा अग्रभागी कोणतेही कार्य अस्तित्त्वात नाही तेव्हाच पार्श्वभूमी कार्य चालू होईल हा एक सोपा शेड्युलर आहे ज्याच्या आधारे आम्ही काही उदाहरणे सोडवू आम्ही उदाहरणे करण्यापूर्वी गणिताच्या अभिव्यक्तीवर चर्चा करूया जर T B पार्श्वभूमी कार्य असेल आणि प्रक्रिया वेळ eB असेल येथे पार्श्वभूमी कार्याला अंतिम मुदत असणे मानले जात नाही येथे त्याच्या अंमलबजावणीच्या वेळी पार्श्वभूमी दर्शवा अग्रभागी कार्य p1 दरम्यान त्याचे अंमलबजावणी वेळ e1 आहे आणि आमच्याकडे अग्रभागी कार्ये संच आहेत जी ei द्वारे अंमलबजावणी वेळ आणि pi द्वारा कालावधी दर्शवितात अशा परिस्थितीत पार्श्वभूमी कार्य पूर्ण होण्यास किती वेळ लागेल of the background task सूत्र eB ही पार्श्वभूमी कार्याची अंमलबजावणीची वेळ आहे आणि प्रत्येक वेळी कार्य ei ti जेव्हा अंमलात आणण्यास सुरवात होते ती ei साठी धावेल आणि प्रत्येक pi युनिटपैकी ti कार्यान्वित करेल ते ei वेळेसाठी चालेल जर आपण अशा सर्व नियतकालिक कामांचा विचार केला तर आपण लिहू शकतो ∑ pi पार्श्वभूमी टास्कसाठी उर्वरित वेळेचा अपूर्णांक 1−∑ei द्वारे दिलेला आहे आणि म्हणूनच पार्श्वभूमी कार्य पूर्ण होण्याचा वेळ1−∑ei pi जेथे eB ही पार्श्वभूमी कार्याची अंमलबजावणी वेळ आहे खाली एक साधे उदाहरण आहे जेथे फक्त एकच रिअल टाइम कार्य पिरियॉडिक आहे अंमलबजावणीची वेळ 50 कालावधी 100 आणि अंतिम मुदत 100 आहे संदर्भ स्लाइड वेळेत 2541 p1 हा e1 असावा येथे अंमलबजावणीची वेळ 50 आहे कालावधी 100 आहे आणि अंतिम मुदत 100 आहे आणि पार्श्वभूमी कार्य म्हणून अंमलबजावणीची वेळ 1020 मिलीसेकंद आहे येथे मुख्य प्रश्न पार्श्वभूमी कार्य पूर्ण होण्याविषयी आहे यावर उपाय आहे की प्रत्येक वेळी जेव्हा फोरग्राउंड कार्य चालू होते तेव्हा ते 50 मिलिसेकंदांकरिता चालते आणि प्रत्येक 100 मिलिसेकंदांमध्ये एकदा धावते उर्वरित 50 मिलिसेकंद चालविण्यासाठी पार्श्वभूमी कार्य करण्यासाठी उपलब्ध आहेत अग्रभागामुळे उपयोग 50 बाय 100 म्हणजेच 0 पार्श्वभूमी कार्यासाठी उपलब्ध असणारा वेळ भाग 0 आपण त्याच एक्स्प्रेशन बदलू शकतो जसे 10 20 बाय 50 बाय 100 जे 2040 मिलिसेकंद आहे पार्श्वभूमी कार्य 2040 मिलिसेकंदात पूर्ण होईल अग्रभागी पार्श्वभूमी शेड्यूलर हे अगदी सोपे शेड्यूलर आहे ज्यात आम्ही पुनरावलोकन केलेल्या पहिल्या स्तराच्या ऑपरेटिंग सिस्टम कोर्समध्येही समाविष्ट केले आहे कारण ते रिअल टाइम अप्लिकेशनशी संबंधित आहे परंतु आम्ही यावर येथे जास्त चर्चा करणार नाही आपण आता अधिक परिष्कृत शेड्यूलर रेट मोनोटोनिक शेड्यूलर आणि अरलीएस्ट डेडलाईन फर्स्ट शेड्युलर वर लक्ष केंद्रित करूया परंतु आपण ते पुढील व्याख्यानात घेऊ आता या व्याख्यानासाठी आपण येथे थांबूया धन्यवाद